या व्याख्यानात आपले स्वागत आहे गेल्या वेळी आपण लाइफ सायकल मॉडेल्सबद्दल चर्चा करीत होतो आणि आपण असे म्हटले होते की वॉटर फॉल मॉडेल एक महत्त्वपूर्ण मॉडेल आहे आणि बर्याच मॉडेल्स वॉटर फॉल मॉडेलपासून घेण्यात आल्या आहेत आपण वॉटर फॉल मॉडेलमधील काही डेरिव्हेटिव्ह्ज पाहिले होते आणि आजच्या व्याख्यानात आपण प्रथम वॉटर फॉल मॉडेल्सने कसे काम केले त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी काय आहेत आणि त्याबद्दल कोणत्या कमतरता आहेत हे प्रथम पाहू आणि मग आपण वॉटर फॉल मॉडेलच्या विशिष्ट कमतरतेवर मात करणार्या इतर मॉडेल्स विषयी चर्चा करू वॉटर फॉल मॉडेलची काही गंभीर कमतरता आहेत त्यामुळे ते सुमारे 30 40 वर्षांपूर्वी जेवढे लोकप्रिय होते इतके तेवढे आता लोकप्रिय नाहीत आणि ज्या मुख्य समस्येचा सामना केला जात आहे ते म्हणजे आत्ता हाताळले जाणारे प्रोजेक्ट हे 30 40 वर्षांपूर्वी हाताळल्या गेलेल्या प्रोजेक्ट पेक्षा भिन्न आहे आता प्रोजेक्ट छोटे आहेत आणि कोड सुरवातीपासून लिहिलेले नाही कारण बरेच कोड उपलब्ध आहेत बरेच कोड पुन्हा वापरले जात आहेत आणि फक्त छोटे छोटे बदल व टेलरिंग केले गेले आहे ज्यास आपण सर्विस ओरिएंटेड सॉफ्टवेअर असे म्हणतो तर आज आपण प्रथम वॉटर फॉल मॉडेलवर आधारीत मॉडेल्स वरील काही रिफ्लेक्शन पाहू आणि त्यांचे फायदे आणि तोटे इत्यादी तसेच वॉटर फॉल मॉडेल आणि त्याच्या कमतरता यावर मात करण्यासाठी प्रस्तावित काही विशिष्ट मॉडेल्स पाहू जसे की इन्क्रिमेंटल RAD आणि इवोल्युशनरी मॉडेल प्रथम वॉटर फॉल मॉडेलवर आधारीत मॉडेल्स च्या मुख्य अडचणी पाहूया संभाव्यत सर्वात महत्वाची अडचण म्हणजे वॉटर फॉल मॉडेलमध्ये बदल हाताळले जाण्याचा कोणताही मार्ग नाही सर्व वॉटर फॉल मॉडेलवर आधारीत मॉडेल्स जसे कि ईंटरेटिव्ह वॉटर फॉल मॉडेल क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल प्रोटोटायपिंग मॉडेल व्ही मॉडेल आणि इतर सगळ्या रिक्वायरमेंट्स एकत्र करून त्यांचे डॉक्युमेंटेशन केले जाते असे मानले जाते की हे बदलणार नाही आणि नंतर या रिक्वायरमेंट्स डॉक्युमेंटेशनच्या आधारे डिझाईन तयार केली जातेआणि त्यानंतर या रिक्वायरमेंट्ससह कोडिंग आणि टेस्टिंग केली जाते परंतु प्रत्यक्षात सध्याच्या प्रोजेक्ट च्या रिक्वायरमेंट्स जसजसा डेव्हलपमेंट होतो तशा बदलत असतात सुरुवातीच्या रिक्वायरमेंट्स तपशीलांनंतर साधारणत सुमारे 40 ते 50 टक्के रिक्वायरमेंट्स बदलतात आणि हेच वॉटर फॉलवर आधारीत मॉडेलची मुख्य कमतरता असण्याची शक्यता आहे ठराविक डेव्हलपमेंट दरम्यान आवश्यकतेपैकी 40 टक्के बदल दुसरी समस्या अशी आहे की आता बरेच प्रोजेक्ट कस्टमाईझिंग अँप्लिकेशन्स करण्यासाठी आहेत कारण आपण सेवा देणाऱ्या सॉफ्टवेअर बद्दल चर्चा करीत आहोत जिथे संस्थे कडे काही सॉफ्टवेअर आहे आणि ते दुसर्या ग्राहकाच्या विशिष्ट गरजेनुसार काही बदल करून वापरले जाते जर आपण या कस्टम अँप्लिकेशन्ससाठी वॉटर फॉल मॉडेल वापरल्यास आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल कारण संपूर्ण गोष्टीचे डॉक्युमेंटेशन करणे तपशील तयार करणे डिझाइन करणे इत्यादी आवश्यक आहे तिसरी समस्या अशी आहे की वॉटर फॉल मॉडेलला हेवी वेट प्रोसेस असे म्हटले जाते त्याला हेवी वेट प्रोसेस असे म्हटले जाते कारण प्रोसेसचा एक भाग म्हणून बरेच कागदपत्र तयार केले जातात प्रत्येक गोष्ट डोकूमेंटेड केलेली असते आवश्यकतेचे तपशील आढावा आढावा निकाल विविध प्रकारच्या प्लॅन चे डिझाईन सर्व काही डॉक्युमेंटेशन करावे लागते आणि त्यामुळेच त्यांना हेवी वेट प्रोसेस म्हणतात आणि असा अंदाज आहे की सामान्यत डेव्हलपमेंट टीम च्या 50 टक्के प्रयत्न डॉक्युमेंटेशन तयार करण्याच्या दिशेने जातात आणि नैसर्गिकरित्या प्रोजेक्ट ची किंमत वाढते आणि प्रोजेक्टला विलंब होतो आणि विशेषतः आता प्रोजेक्ट कालावधी खूपच कमीलहान आहेत अशा हेवी वेट प्रोसेसला अनुकूलता मिळत नाही आणि आपल्याला अशा काही प्रोसेस हव्या आहेत ज्या या समस्या दूर करतील चला थोडा विस्तार करूया की वॉटर फॉल मॉडेलमध्ये सुरुवातीस रिक्वायरमेंट्स निश्चित केल्या जातात आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन केले जाते त्या पॉईंटपासून निश्चित केल्या जातात त्यामध्ये कोणतेही बदल करण्यास परवानगी नसते आणि या डॉक्युमेंटेशनच्या गरजेनुसार दीर्घ मुदतीच्याप्लॅन केल्या जातात या डॉक्युमेंटेशनच्या आवश्यकतेच्या आधारे ही रचना तयार केली आहे अगदी टेस्ट केसेस देखील या डॉक्युमेंटेशनच्या आवश्यकतेच्या आधारे लिहिली जातात आणि म्हणूनच या आवश्यकतेत बदल करण्यासाठी सर्व कागदपत्रां मध्ये बदल आवश्यक आहेत आणि म्हणूनच जे वॉटर फॉल चे मॉडेल वापरतात त्यांनी ग्राहकांना अगदी लहान बदला वरून हि खूप डिस्करेज केले परंतु या क्षेत्रातील गुरुंपैकी एक असलेल्या फ्रेडरिक ब्रूक्सचे निरीक्षण पाहूया एखादी व्यक्ती समाधानकारक सिस्टिम आधीपासूनच तयार करू शकते त्याच्या रचनेसाठी बोली लावून तशी तयार करा आणि स्थापित करा ही धारणा मूलभूतपणे चुकीची आहे आणि बर्याच सॉफ्टवेअर ला एकवेसिशन प्रॉब्लेम यापासून होतात फ्रेडरिक ब्रूक्सच्या विचारांचे स्पष्टीकरण देतो त्यांना असे वाटले की प्रोजेक्ट मधील बरेच अपयश प्रोजेक्ट विलंब वगैरे डेव्हलपमेंटच्या सुरूवातीस आल्यास असे वाटते कि प्रोजेक्ट मधील बहुतांश भाग पूर्ण झाला आहे आणि नंतर पुढे गेल्यावर समजते कि रिक्वायरमेंट्स मूलभूतपणे चुकीच्या आहेत आणि बर्याच समस्या यामधून उद्भवतात वॉटर फॉल मॉडेलच्या या कमतरतेमुळे एक मॉडेल प्रस्तावित केले होते ते म्हणजे इन्क्रिमेंटल मॉडेल इन्क्रिमेंटल मॉडेलमागील मुख्य कल्पना जाणून घेण्यासाठी या भागाच्या संस्थापकांपैकी एक व्हिक्टर बासिली काय म्हणतात ते पाहू या मूलभूत कल्पना म्हणजे सिस्टिमच्या पूर्वीच्या इन्क्रिमेंटीव वितरण करण्यायोग्य आवृत्त्यांच्या डेव्हलपमेंट दरम्यान शिकलेल्या गोष्टींचा फायदा घेणे सिस्टीम डेव्हलपमेंट आणि उपयोग या दोघांमधून शिक्षण प्राप्त होते सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्सच्या सबसेटच्या सोप्या अंमलबजावणीसह प्रारंभ करा आणि आवृत्त्यांचे डेव्हलप व्हर्जन्स वाढवा प्रत्येक आवृत्तीत नवीन कार्यक्षम क्षमता जोडण्यासह डिझाइनमध्ये बदल केले जातात अशा प्रकारे व्हिक्टर बॅसीलीचे इन्क्रिमेंटल मॉडेलबद्दल काय म्हणायचे आहे ते स्पष्ट करण्यासाठी हे सॉफ्टवेअर इन्क्रिमेंट मध्ये डेव्हलप केले गेले आहे पहिल्या इन्क्रिमेंट मध्ये काही मूलभूत कार्ये कार्यान्वित केल्या जातात आणि नंतर ग्राहकांना दिले जातात जे फीडबॅक देतात आणि सिस्टीमच्या वापरा पासून शिकतात अगदी डेव्हलपरसुद्धा ते मूलभूत कार्ये कार्यान्वित केल्यापासून शिकतात आणि फीडबॅकाच्या आधारे सिस्टम सुधारित होते आणि त्याला इटरेशन म्हणतात इटरेशनच्या प्रत्येक वेळी ग्राहक नवीन फीडबॅक देताना तीच फँकशनलिटीज रिफाइन केली जाते त्याच कार्यक्षमतेची इटरेशन केली जाते आणि त्याच वेळी नवीन फँकशनलिटीज देखील कार्यान्वित केल्या जातात ज्यास इन्क्रिमेंट म्हणतात तर या मॉडेलला इटरेशनसह इन्क्रिमेंटल मॉडेल म्हटले जाते येथे प्रत्येक वेळी इन्क्रिमेंटल अँड ईंट्रेटिव्ह डेव्हलपमेंट केली जाते आणि त्याच वेळी आधीपासून कार्यान्वित केलेल्या फँकशनलिटीज रिफाइन केल्या जातात आणि त्यांना कार्यक्षमतेसह इटरेशन असे म्हणतात इन्क्रिमेंटल अँड ईंट्रेटिव्ह डेव्हलपमेंट करण्यासाठी डेव्हलपमेंट ची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत की छोटी छोटी इन्क्रिमेंट करून सिस्टिम तयार होते सिस्टिम चे छोटे भाग बनवले जातात प्रत्येक कार्यक्षमतेसाठी इटरेशनची संख्या असते आणि प्रत्येक वेळी एखाद्या वर्किंग प्रोग्राम च्या रूपात ग्राहकास वितरण दिले जाते जे ग्राहक वापरू शकतो आणि फीडबॅक देऊ शकतो ग्राहकाला मिळालेल्या प्रत्येक वितरणामध्ये त्याने मागील इन्क्रिमेंटमध्ये दिलेला फीडबॅकच नाही तर नवीन फँकशनलिटीज देखील समाविष्ट असतात सहजपणे पाहिले जाऊ शकते की हा बदल मॅनेज करण्याचा हा चांगला मार्ग आहे ग्राहक प्रोत्साहित होऊन फीडबॅक देतात इन्क्रिमेंटल मॉडेल उद्योगात लोकप्रिय झाली आहे रॅशनल युनिफाईड प्रोसेस हे इन्क्रिमेंटल मॉडेल आहे एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग अजाईल मॉडेल्स वगैरे यांचा इन्क्रिमेंट मध्ये समावेश होतो ग्राहकांच्या दृष्टिकोनातून फँकशनलिटीजचा काही भाग ग्राहकाला मिळतो जो वापरू शकतो आणि आपला फीडबॅक देऊ शकतो यावर आधारित डेव्हलपिंग ऑर्गनाईझेशन मुख्य फँकशनलिटीजवर फीडबॅक समाविष्ट करते अतिरिक्त फँकशनलिटीज लागू करते आणि ग्राहकांना देते ग्राहक पुन्हा यावर फीडबॅक देईल आणि फीडबॅक समाविष्ट केला जाईल आणि नवीन फँकशनलिटीज देखील जोडली जाईल आणि या मार्गाने सिस्टम पूर्ण होईल आणि आशा आहे की शेवटी वितरित सिस्टीम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल कारण सिस्टमचा वापर करण्याबद्दल त्याचा सर्व फीडबॅक समाविष्ट केला गेला आहे जर आपण आकृती नुसार मॉडेलचे वर्णन करू शकत असाल तर सुरुवातीला रिक्वायरमेंट्स एकत्रित केल्या जातात आणि या रिक्वायरमेंट्स इन्क्रिमेंटल वैशिष्ट्यांमध्ये विभागल्या जातात एकंदरीत डिझाईन तयार केले आहे प्रत्येक वेळी एक रिक्वायरमेंट्स घेतली जाते डेव्हलप केली जाते तपासली जाते आणि ग्राहकांच्या फीडबॅक साठी दिली जाते मग पुढची रिक्वायरमेंट्स डेव्हलप केली जाते वगैरे अंतिम सिस्टम अद्ययावत होईपर्यंत असेच होते जसे आपण पाहू शकता की इन्क्रिमेंटल मॉडेल मध्ये रिक्वायरमेंट्स एकत्रितपणे एकत्र केल्या जातात त्या लहान इन्क्रिमेंट किंवा तुकड्यांमध्ये विभागल्या जातात त्याचप्रमाणे येथे वॉटर फॉल मॉडेल सारखीच रिक्वायरमेंट्स पूर्ण केली जाते परंतु फरक इतका आहे की या प्रत्येक इन्क्रिमेंट मध्ये ग्राहकांचा फीडबॅक घेतला जातो आणि ते बदलतात वॉटर फॉल च्या मॉडेलमध्ये सुरुवातीस एकच रिलीज असते ज्यामध्ये सर्व फँकशनलिटीज रिक्वायरमेंट्स एकत्रित केल्या जातात डिझाइन केल्या जातात कोड केल्या जातात टेस्टिंग केल्या जातात आणि ग्राहकाला एकच रीलिझ म्हणून दिली जातात तर इन्क्रिमेंटल मध्ये बरीच रीलीझ असतात आणि प्रत्येक रिलीझ नंतर ग्राहकांचा फीडबॅक घेतला जातो आणि आधीपासून वितरित केलेली फँकशनलिटीज पुन्हा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बदलली जातात पहिले इन्क्रिमेंट ही मुख्यत मूलभूत फँकशनलिटीज असते त्यानंतरच्या लागोपाठ येणारे इन्क्रिमेंट त्यांनी केवळ विद्यमान फँकशनलिटीज रिफाइन केली नाहीच तर शेवटच्या इन्क्रिमेंटमध्ये प्रोजेक्ट पूर्ण होतो याला इटरेशनसह इन्क्रिमेंट मॉडेल म्हणून संबोधले जाते परंतु नंतर कोणीतरी पूर्णपणे इन्क्रिमेंट मॉडेलबद्दल विचार करू शकते जिथे इटरेशन नसते ज्यात सिस्टम नुकतीच लहान इन्क्रिमेंट मध्ये डेव्हलप केली जाते आणि ग्राहकाला दिली जाते ग्राहकांचा फीडबॅक घेतला जातो परंतु त्यावर काम केले जात नाही पुअरली इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये सॉफ्टवेअर इन्क्रिमेंट डेव्हलप केले जाते आणि ग्राहकाला वितरित केले जाते परंतु फँकशनलिटीज वितरित झाल्यावर ती बदलली जात नाहीत परंतु इटरेशनच्या इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये फँकशनलिटीज इन्क्रिमेंट मध्ये ग्राहकांना दिली जातात परंतु प्रत्येक कार्यक्षम फँकशनलिटीज वितरित केल्यानंतर देखील ग्राहकांचा फीडबॅक घेतला जातो परंतु त्या पुढील इटरेशनमध्ये समाविष्ट केल्या जातात अर्थात प्रत्येक इन्क्रिमेंट हा एक छोटासा प्रोजेक्ट आहे ज्यात एक स्वतंत्र लाइफ सायकल आहे उदाहरणार्थ प्रत्येक लहान इन्क्रिमेंटसाठी वॉटर फॉल चे मॉडेल वापरले जाऊ शकते हे एक आकृत्यात्मक प्रतिनिधित्व आहे सुरुवातीची रिक्वायरमेंट इन्क्रिमेंट 1 2 3 मध्ये विभागली गेली इन्क्रिमेंट 1 डेव्हलप केली जाते इन्क्रिमेंट 2 डेव्हलप होते तर हे वॉटरफॉल मॉडेल मध्ये डिझाईन प्रमाणेच ग्राहकांचे फीडबॅक बांधले गेले आहे इन्क्रिमेंट 1 प्रथम डेव्हलप केली जाते नंतर इन्क्रिमेंट 2 डेव्हलप केली जाते नंतर इन्क्रिमेंट 3 डेव्हलप होते जर आम्ही डेव्हलपमेंट च्या या मॉडेलचे आकृत्यानुसार प्रतिनिधित्व केले तर आम्ही प्रथम ग्राहकांच्या सर्व गरजा एकत्रित करतो त्यांना दस्तऐवज करतो आणि त्यानंतर इन्क्रिमेंट प्लॅन आणि इन्क्रिमेंटल वितरण प्लॅन देखील तयार करतो नंतर इन्क्रिमेंटची आखणी करा इन्क्रिमेंट तयार करा इन्क्रिमेंटची अंमलबजावणी करा आणि नंतर ग्राहकाला मूल्यांकनासाठी इन्क्रिमेंट द्या आणि मग ती फीडबॅक म्हणून वापरा आणि पुढील इन्क्रिमेंट वगैरे घ्या कारण अशा अनेक इन्क्रिमेंट आहेत ज्यातून पुढील इटरेशनच्या कालावधीत डिझाइनरला डिलिव्हरीसाठी इन्क्रिमेंट निवडण्याची रिक्वायरमेंट आहे प्रथम कोणती इन्क्रिमेंट निवडली जावी ही एक महत्त्वाची समस्या आहे काही भाग इतर भागांसाठी आवश्यक असतील त्याशिवाय सिस्टम कार्य करणार नाही उदाहरणार्थ ग्राहक रजिस्ट्रेशन होईपर्यंत ग्राहक बिलिंग केले जाऊ शकत नाही आम्ही आधी ग्राहक रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर डेव्हलप केले पाहिजे आणि त्यानंतर केवळ ग्राहक बिलिंग सॉफ्टवेअर केले जाऊ शकते परंतु नंतर बरीचशी इन्क्रिमेंट योग्य अनुक्रम विना केली जाते आता या इन्क्रिमेंटस जिथे किंमतीच्या गुणोत्तरांचे कोणतेही ऑर्डर मूल्य नाही ते वापरले जाऊ शकतात ज्यास आपण व्ही बाई सी VC गुणोत्तर म्हणतो जेथे व्ही म्हणजे ग्राहकाला असलेले मूल्य आहे जे 1 ते 10 च्या स्केलमध्ये वर्गीकृत केले आहे आणि सी एक गुणांक 0 ते 10 आहे जो विकसकास किंमतीचे प्रतिनिधित्व करतो ते कसे कार्य करते हे पाहुया म्हणून आपण उदाहरण घेऊ पुढील इन्क्रिमेंटच्या एका टप्प्यावर असे म्हणूया की ही मॉड्यूल्स आहेत जी डेव्हलपमेंट टीमकडे नफा तयार करणे नफा अहवाल तयार करणे ऑनलाइन डेटाबेसची अंमलबजावणी करणे चौकशीची अंमलबजावणी पर्चेस प्लॅन ची अंमलबजावणी मॅनेजर साठी प्रॉफिट अशा या पाच फँकशनलिटीज आहेत त्याची डेव्हलपर कडे निवड करण्याची संधी असते आणि या भिन्न कार्यक्षमतेच्या मूल्याबद्दल ग्राहकांचा फीडबॅक घेऊन त्यांनी ही मूल्ये दिली आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन डेटाबेस ला सर्वात कमी मूल्य आहेत प्रॉफिट रिपोर्ट 9 अड हॉक एन्क्वायरी 5 पर्चेस प्लॅन 5 आणि मॅनेजर साठी प्रॉफिट आधारित वेतन 9 डेव्हलपर टीम जेव्हा 1 ते 10 या रेट करण्यास सांगेल तेव्हा मला आढळले की डेव्हलपमेंट साठी कमीतकमी किंमत मॅनेजर साठी प्रॉफिट आधारित वेतन म्हणजे प्रॉफिट रिपोर्ट 2 पर्चेसप्लॅन 4 अड हॉक एन्क्वायरी 5 आणि सर्वात जास्त ऑनलाइन डेटाबेसवर अंमलबजावणी करणे कठीण आहे आणि नंतर आमच्या लक्षात आले की सी गुणोत्तर व्ही CV तर त्याचे स्केल 9 ते 1 0 1 0 11 प्रमाणात आहे तर पुढील इन्क्रिमेंट साठी हे एक उच्च व्ही बाय सी v c गुणोत्तर म्हणून निवडले जाते आणि एन प्रॉफिट रिपोर्ट निवडला जातो तिसरा म्हणजे पर्चेस प्लॅन आणि पुढे अड हॉक एन्क्वायरी आणि शेवटचा ऑनलाईन डेटाबेस असतो इन्क्रिमेंटल मॉडेल जसा लोकप्रिय झाला तसाच तो वापरला जाणारा प्रत्येक मॉडेलचा एक भाग आहे जो इन्क्रिमेंटल मॉडेलचा डेरिव्हेटिव्ह आहे एक महत्वाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रॅड मॉडेल रॅड म्हणजे रॅपिड अँप्लिकेशन डेव्हलपमेंट हे कधीकधी रॅपिड प्रोटोटाइपिंग मॉडेल म्हणून ओळखले जाते येथे मॉडेलचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करणे कोणतीही मोठी गुंतवणूक होण्या पूर्वी लवकरात लवकर बदल करण्याची सुविधा उपलब्ध असते आम्ही असे म्हटले आहे की एक इन्क्रिमेंट मॉडेल आहे येथे इन्क्रिमेंट निश्चित केलेली असते आणि केवळ अल्प मुदतीच्याप्लॅन तयार केल्या जातात आणि विद्यमान कोडचा खूप वापर होतो वॉटर फॉल मॉडेलच्या तुलनेत हे मॉडेल खूप कार्यक्षम आहे त्यात बदल समाविष्ट करण्यासाठी लवचिकता समाविष्ट केली जाऊ शकते केवळ अल्प मुदतीच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात आला असेल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅन टेस्टिंग प्लॅन वगैरे डिझाईन केलेल्या सर्व प्लॅन बदलण्याची रिक्वायरमेंट नाही एका वेळी एका इन्क्रिमेंटसाठी प्लॅन तयार केला जातो आणि या इन्क्रिमेंटला टाइम बॉक्स म्हटले जाते आणि प्रत्येक इन्क्रिमेंट दिल्यानंतर सिस्टम किंवा अँप्लिकेशनस अधिक परिपूर्ण होते प्रत्येक इटरेशन दरम्यान प्रथम सॉफ्टवेअरचा एक प्रोटोटाइप डेव्हलप केला जातो ग्राहकांना इवोल्युशन साठी दिला जातो आणि नंतर हा प्रोटोटायप ग्राहकांच्या फीडबॅकाच्या आधारे रिफाइन केला जातो एक मुद्दा येथे लक्षात घ्या की या मॉडेलमध्ये रॅड मॉडेल स्वतःच प्रोटोटाइप रिफाइन करते प्रोटोटाइप स्वतःच वास्तविक सॉफ्टवेअर असल्याचे भासवले जाते जेथे आम्ही चर्चा केलेल्या प्रोटोटाइप मॉडेलमध्ये आहे जे वॉटर फॉल मॉडेलचे डेरिव्हेटिव्ह मॉडेल आहे प्रोटोटाइपचा उपयोग ग्राहकांच्या फीडबॅकासाठी प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी होतो आणि नंतर प्रोटोटाइप काढून टाकला जातो आणि सॉफ्टवेअर नव्याने डेव्हलप केले जाते परंतु रॅड मॉडेलमध्ये ग्राहकांच्या फीडबॅकाच्या आधारे प्रोटोटाइप रिफाइन केले जाते रॅड मॉडेल वेगवान डेव्हलपमेंट साधते ते विशेष साधनांच्या वापरास प्रोत्साहित करते टूल्स ड्रॅग आणि ड्रॉप यासारख्या व्हिज्युअल शैलीच्या डेव्हलपमेंटला समर्थन देतात पुन्हा वापरता येण्याजोग्या घटकांचा वापर आणि स्टॅंडर्ड एपीआय चा वापर जी सॉफ्टवेअरला जलद अंमलात आणण्यास मदत करते आता आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट पाहूया ज्यासाठी रॅड मॉडेल योग्य आहे ज्या प्रोजेक्ट साठी कामगिरी व विश्वसनीयता गंभीर नाही परंतु वेगवान डेव्हलप करणे आवश्यक आहे आणि सिस्टमला अनेक स्वतंत्र मॉडेल्स मध्ये विभागले जाऊ शकते जर सिस्टम अत्यंत क्षुल्लक असेल आणि बर्याच इन्क्रिमेंट असू शकत नाहीत तेव्हा रॅड मॉडेल अयोग्य आहे आपल्याकडे कमी लॉगिन घटक उपलब्ध असतात तेव्हा हाय परफॉर्मन्स किंवा विश्वसनीयता आवश्यक असते तेव्हा रॅड मॉडेल देखील अयोग्य असते रॅड मॉडेल हाय परफॉर्मन्स किंवा विश्वासार्हता न देण्याचे कारण म्हणजे वास्तविक सॉफ्टवेअर मध्ये स्वतःच प्रोटोटाइप रिफाईन केले जाते वॉटर फॉल च्या मॉडेलच्या विपरीत जेथे कोड आणि टेस्टिंग केलेले नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यास रॅड मॉडेल कमी विश्वसनीयता आणि फँकशनलिटीज देईल अशाच प्रकारच्या उत्पादनांसाठी कोणतीही प्राथमिकता नसल्यास रॅड मॉडेल देखील योग्य नाही जे नवीन प्रकारच्या सॉफ्टवेअरला आव्हान देणारे आहे अर्थात तेथे कोणतेही घटक प्लगइन्स म्हणून वापरण्यासाठी उपलब्ध नसतील ज्या सिस्टमला मॉड्यूलराइझ केले जाऊ शकत नाही तेथे रॅड मॉडेल अयोग्य आहे रॅड मॉडेल प्रत्येक वेळी एक प्रोटोटाइप तयार करतो आणि मूल्यमापनासाठी ग्राहकांना देतो आणि ग्राहकांच्या मूल्यांकनाच्या आधारे प्रोटोटाइप बदलला जातो आणि ग्राहक समाधानी झाल्याने हा रिफाईन प्रोटोटाइप सॉफ्टवेअरचा भाग बनतो प्रोटोटाइप मॉडेलमध्ये जो वॉटर फॉल च्या मॉडेलचे डेरीव्हेटिव्ह आहे डेव्हलप प्रोटोटाइप मुख्यतः ग्राहकांचा फीडबॅक मिळवण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी इत्यादी समाधानासाठी अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच वेगवेगळ्या डिझाईन पर्यायांमधील आपण निवडलेल्या प्रोटोटाइप मॉडेलचा वापर करून आपण ग्राहकांचा फीडबॅक काढू शकता आणि नंतर डेव्हलप प्रोटोटाइप फेकून दिला जातो परंतु रॅड मॉडेलमध्ये असे होत नाही रॅड मॉडेलमध्ये रिफाईनमेंटनंतर स्वतः प्रोटोटाइपच अंतिम सॉफ्टवेअर बनते आणखी एक महत्त्वपूर्ण डेव्हलपमेंट मॉडेल म्हणजे इटरेशन असलेले इवोल्युशनरी मॉडेल आम्ही इटरेशनसह इवोल्युशनरी मॉडेल पाहिले होते जे अर्थातच महत्वाचे आहे आणि उद्योगात वापरल्या जाणाऱ्या अनेक डेव्हलपमेंट मॉडेल्सचा भाग बनले आहे परंतु आणखी एक कल्पना पुढे आली आहे ती म्हणजे इवोल्युशनरी मॉडेल विथ ईंट्रेशन आम्ही पुढील क्लास मध्ये हे मॉडेल बघणार आहोत आणि आपण पाहणार आहोत की सध्या अजाईल मॉडेल अत्यंत लोकप्रिय झाले आहे ज्यात ईंट्रेटिव्ह आणि इवोल्युशनरी अशा दोन्ही वैशिष्ट्यांचा समावेश आहे आपण येथे थांबू आणि पुढील व्याख्यानात सुरू ठेऊ